या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे या मॉड्यूलमध्ये जसे मी मागील मॉड्यूलमध्ये चर्चा केली होती की आपण op amp च्या ऍप्लिकेशनअनुप्रयोगवर चर्चा करणार आहोत पीक डिटेक्टर हे op amp चे अनुप्रयोग आहे आता मित्रांनो हळू हळू मी तुम्हाला चे अनेक अनुप्रयोग दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही अगदी op amp च्या वैशिष्ट्यांवरून अभ्यास केला आहे नंतर इनपुट ऑफसेट व्होल्टेज त्यानंतर इनपुट बायस करंट अगदी सोप्या पद्धतीने शिकलो आणि नंतर आम्ही थोड्या जटिल सर्किट्सकडे गेलो आणि येथे तुम्हाला दिसेल की आम्ही सर्किट्सपर्यंत पोहोचलो आहोत जिथे तुम्ही खरोखर सर्किट वास्तविक इलेक्ट्रॉनिक प्रकल्प मॉडेलमध्ये वापरू शकता काही उदाहरणार्थ जर तुम्ही पीक डिटेक्टरबद्दल बोललात तर तुम्हाला एका ADC मध्ये दिसेल तुम्ही हे तुलनाकर्ता म्हणून वापरता आणि तुम्ही तुमच्या फ्लॅश एडीसी असलेल्या व्होल्टेजची तुलना करत आहात तर आता आम्ही इलेक्ट्रॉनिक सर्किट्स पाहत आहोत जे आम्ही op amp वापरून डिझाइन करू शकतो आणि ते सर्किट्स तुम्ही पुढे अधिक जटिल सर्किट्समध्ये वापरू शकता तर हे अनुप्रयोगाची जटिलता थोडीशी वाढवत आहे येथे तुम्ही op amp पहाल की ते पीक डिटेक्टर म्हणून कसे वापरले जाऊ शकते तर आपण हे कसे डिझाइन करू शकता ते स्क्रीनवर पाहू तर जेव्हा आम्ही पीक डिटेक्टर म्हणून op amp बद्दल बोलतो तेव्हा तुम्हाला पहिली गोष्ट जी पहावी लागेल ती म्हणजे पीक डिटेक्टरचे कार्य तर पीक डिटेक्टरचे कार्य काहीही नसून ते इनपुटचे पीक व्हॅल्यू शोधण्यासाठी वापर केला जातो तर इनपुटचे पीक व्हॅल्यू काय आहे जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही तुमचे पीक डिटेक्टर सर्किट वापरू शकता याचा अर्थ जर माझ्याकडे याप्रमाणे इनपुट सिग्नल असेल तर माझे इनपुटचे पीक किती आहे हे माझ्या इनपुट सिग्नलचे शिखर पीक आहे का मला हे समजून घ्यायचे असेल तर मी पीक डिटेक्टर सर्किट वापरू शकतो आकृतीमध्ये दर्शविलेले सर्किट जे येथे आहे ते पीक डिटेक्टर सर्किट व्होल्टेज सिग्नलच्या शिखरांचे पीकचे अनुसरण करते आणि कॅपेसिटरवर सर्वोच्च मूल्य संचयित करते याचा अर्थ आपल्याकडे येथे कॅपेसिटर आहे आता आम्ही येथे इनपुट सिग्नल लागू करतो नंतर इनपुट सिग्नलवर आधारित कॅथोडच्या तुलनेत एनोड पॉझिटिव्ह असल्यास हे व्होल्टेज फॉलोअर म्हणून काम करेल किंवा ते बफर होईल तर जेव्हा ते व्होल्टेज फॉलोअर किंवा बफर असेल तेव्हा काय होईल माझा कॅपेसिटर चार्ज होण्यास सुरुवात करेल आणि येथे आउटपुटवर आपण सिग्नल पाहण्यास सक्षम असेल तर जेव्हा माझ्याकडे इनपुट व्होल्टेज असते जे कमी आहे फक्त साइन वेव्ह ऐवजी ते इनपुट व्होल्टेज बदलत असायला हवं जसे तुम्ही पाहता हे माझे इनपुट व्होल्टेज आहे आता कोणते पीकशिखर आहे हे मला जाणून घ्यायचे आहे त्यामुळे सुरुवातीला जेव्हा ते या विशिष्ट मूल्यापर्यंत पोहोचेल तेव्हा माझा कॅपेसिटर चार्ज होण्यास सुरुवात करेल आणि ते हे मूल्य संचयित करेल जोपर्यंत पूर्वीच्या शिखरापेक्षा पूर्वीच्या पीकपेक्षा उंच शिखरपीक दिसत नाही तोपर्यंत माझा कॅपेसिटर संतृप्त राहील किंवा त्यावर समान व्होल्टेज असेल इनपुटवरचा सिग्नल मागील सिग्नलपेक्षा जास्त असल्याचे मला दिसताच तुम्हाला कॅपेसिटरची चार्जिंग पुन्हा होताना दिसेल आणि तुम्ही पुन्हा तोच सिग्नल धरून राहाल तुम्ही तोच सिग्नल धरून राहा जोपर्यंत दुसरे शिखरपीक दिसत नाही जे मागील शिखरापेक्षापीकपेक्षा उंच आहे तर हे पीक या पीकपेक्षा उंच असल्याचे तुम्ही पाहू शकता जर मी P1 ला पीक1 P2 ला पीक 2 आणि P3 ला पीक 3 असे म्हणतो तर P1 P2 पेक्षा कमी आहे आणि P2 P3 पेक्षा कमी आहे3 म्हणूनच जर मी फक्त कॅपॅसिटरचा सिग्नल काढला तर मी P1 सारखा सिग्नल पाहतो तो त्याला धरून आहे नंतर पीक 2 दिसताच पीक 2 धरून आहे त्यानंतर पीक 3 ही धरून आहे तर जर मला हा आलेख दिसला तर मी इनपुटवर दिसणारे माझे सिग्नल पाहू शकतो सर्वोच्च मूल्य हे आहे समजण्यास अतिशय सोपे आहे आणि योग्य अंमलबजावणी करण्यासाठी अतिशय सोपे सर्किट आहे तुम्हाला काय लागेल तुम्हाला फक्त 1 डायोड 1 कॅपेसिटर आणि अर्थातच एक ऑपरेशनल अॅम्प्लिफायरची आवश्यकता आहे तर आपण पाहूया आकृतीमध्ये दाखवलेले सर्किट सिग्नलच्या व्होल्टेज पीकचे अनुसरण करते आणि कॅपेसिटरवर सर्वोच्च मूल्य साठवते त्यावर आपण चर्चा केली जेव्हा उच्च शिखर उच्च पीक सिग्नल येतो तेव्हा कॅपेसिटर नवीन पीक इनपुट व्होल्टेजवर चार्ज केला जाईल इथून इथपर्यंत हेच दिसतं अशा प्रकारे कॅपेसिटर डिस्चार्ज होईपर्यंत कॅपेसिटर चार्ज करून कमाल मूल्य साठवते त्यामुळे तुम्ही डिस्चार्ज करेपर्यंत ते मूल्य धारण करेल जर Vi Vc Vc कॅपेसिटरमध्ये असलेल्या व्होल्टेज पेक्षा मोठा असेल Vi Vc तर डायोड D फॉरवर्ड बायस होईल सहमत आहात कारण तुम्ही पहात आहात की हे इथल्या तुलनेत उच्च क्षमतेवर होईल म्हणूनच हे एनोड आणि हे कॅथोड असेल त्यामुळे डायोड फॉरवर्ड बायसमध्ये असतील पण जर Vi Vc पेक्षा कमी असेल Vi Vc तर काय होईल जर Vi Vc पेक्षा कमी असेल तर डायोड रिव्हर्स बायसमध्ये असेल तर आता प्रथम पहिली अट पाहूया Vi ही Vc पेक्षा मोठी आहे Vi Vc डायोड फॉरवर्ड बायसमध्ये आहे तर या बायससाठी सर्किट व्होल्टेज फॉलोअर बनते कारण जेव्हा फॉरवर्ड बायस असतो तेव्हा सर्किट व्होल्टेज फॉलोअर बनते त्यामुळे आउटपुट व्होल्टेज Vo Vi चे अनुसरण करतो जोपर्यंत Vo Vc व्होल्टेजला ओलांडत करत नाही आता जर Vi Vc पेक्षा कमी असेल Vi Vc तर या प्रकरणात माझा डायोड रिव्हर्स बायस असेल कारण माझा इनपुट सिग्नल जो एनोडवरील सिग्नल आहे तो कॅथोडच्या व्होल्टेजपेक्षा कमी आहे याचा अर्थ माझा डायोड रिव्हर्स बायस आहे त्यामुळे कॅपेसिटर डिस्कनेक्ट होईल जणू सर्किट उघडेच आहे तर जर मी ते काढले तेव्हा डायोड नसेल आणि नंतर काय होईल माझ्याकडे फक्त op amp आहे डायोड तेथे नाही तर माझ्याकडे येथे कॅपेसिटर नाही डायोड रिव्हर्स बायसमध्ये असल्यामुळे तो ऑपरेट करू शकत नाही सर्किट डिस्कनेक्ट झाला आहे किंवा डायोड सर्किटमधून डिस्कनेक्ट झाला आहे आणि म्हणूनच इनपुट सिग्नल पुन्हा Vc पेक्षा मोठे मूल्य प्राप्त करेपर्यंत कॅपेसिटर पीक इनपुट मूल्यला धारण करतो याचा अर्थ सुरुवातीला Vi Vcपेक्षा मोठे असल्यास Vi Vc कॅपेसिटर चार्ज होण्यास सुरवात करेल जेव्हा Vi Vcपेक्षा कमी असतो Vi Vc तेव्हा हा डायोड डिस्कनेक्ट होतो तर कॅपेसिटर हे मूल्य पुन्हा धारण करेल जेव्हा तुमचा इनपुट सिग्नल तुमच्या Vc पेक्षा मोठा असेल Vi Vc तेव्हा तुमचा डायोड पुन्हा चालेल आचरण करेल आणि तुमच्या कॅपेसिटरमध्ये पुन्हा चार्जची भिन्न व्हॅल्यू किंवा भिन्न व्होल्टेज असेल हे समजून घ्या आता आम्ही यांचे अनुप्रयोग देखील दाखवत आहोत मी तुम्हाला हळूहळू सांगात आहो आणि आम्ही आता त्या मुद्दाकडे जात आहोत की आता तुम्ही लोक सर्किट डिझाइन करू शकता आणि या सर्किट्सचे अनुप्रयोग नेमके काय आहे हे देखील समजू शकता पीक डिटेक्टरचे अनुप्रयोग चाचणी आणि मापनउपकरणयोजना MeasurementInstrumentation तसेच अॅम्प्लीट्यूड मॉड्युलेशन कम्युनिकेशनमध्ये आहेत तुम्ही तुमच्या पदवीपूर्वमध्ये इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनचे अभ्यासक्रमात त्याचा अभ्यास केला असेल अॅम्प्लीट्यूड मॉड्युलेशन काय आहेत फ्रीक्वेंसी मॉड्युलेशन म्हणजे काय आणि अॅम्प्लीट्यूड मॉड्युलेशन आणि फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशनसाठी कोणत्या प्रकारचे सर्किट आहेत तर जर आपण अॅम्प्लीट्यूड मॉड्युलेशन कम्युनिकेशच्या संदर्भात बोललो तर ते समान सर्किट आपल्याला दिसेल जे आपण आज दाखवले आहे जे की आपले पीक डिटेक्टर आहे त्यामुळे आता या पीक डिटेक्टरची रचना करणे आणि पीक डिटेक्टर समजून घेणे खूप सोपे आहे आणि ब्रेडबोर्डवर हा पीक डिटेक्टर लागू करण्याचा प्रयत्न करूया आणि मग हा पीक डिटेक्टर कार्यान्वित करण्यासाठी आम्ही येथे दर्शविलेले सर्किट घेऊ आणि आम्ही मल्टीसिमवर देखील ते कार्यान्वित करू जेणेकरून तुम्ही ब्रेडबोर्ड वापरत असताना ते मल्टीसिम कसे वेगळे आहे हे तुम्हाला समजेल म्हणून पीक डिटेक्टरच्या कार्याचा अभ्यास करणे हे आमचे ध्येय आहे प्रथम आपण आकृती 4 मध्ये दर्शविल्याप्रमाणे सर्किट कनेक्ट करू शकतो ते अगदी सारखे सर्किट आहे आपण ते कनेक्ट केल्यास कॅपेसिटरला जमिनीसह शॉर्ट करू शकतो त्यामुळे जर तुम्ही येथे कॅपेसिटरला स्विच म्हणून कनेक्ट केल्यास कॅपेसिटर वापरात राहणार नाही V1 वर जनरेटरकडून 5 किलोहर्ट्झ फ्रिक्वेन्सीचे साइन वेव्ह इनपुट लागू करा आणि आपण 1 व्होल्टच्या चरणांमध्ये व्होल्टेज बदलू शकतो कॅपेसिटर C वरील आउटपुटचे निरीक्षण करा आणि आउटपुट व्होल्टेजवर टिप्पणी करा तर डिझायनिंग आणि ब्रेडबोर्डवर हा विशिष्ट प्रयोग दाखवण्यासाठी आपण अनिल विष्णूचे स्वागत करू आणि ते आपल्याला ब्रेडबोर्डवर सर्किट कसे कार्यान्वित करू शकतात हे दाखवतील आणि आपण सर्किट पाहू शकू तर आता जर तुम्हाला माझ्या हातात ब्रेडबोर्ड दिसत असेल तर यात तुम्ही काय पाहू शकता आपण कॅपेसिटर पाहण्यास सक्षम आहात तर हा एक कॅपेसिटर आहे नंतर आमच्याकडे डायोड आहे त्यानंतर आमच्याकडे ऑपरेशनल अॅम्प्लिफायर आहे आणि माझा डायोड जोडलेला आहे तर हे एनोड आहे आणि ते कॅथोड कॅपेसिटरशी जोडलेले आहे तर हे कॅपेसिटर कॅथोडशी जोडलेले आहे आणि मग मला येथून आउटपुट मोजावे लागेल मला येथून आउटपुटचे निरीक्षण करावे लागेल मला ऑपरेशन अॅम्प्लीफायरवर बायस व्होल्टेज लागू करावे लागेल म्हणून जेव्हा मी या सर्व गोष्टी करतो जेव्हा मी ऑपरेशन अॅम्प्लिफायरवर बायस व्होल्टेज लागू करतो op amp वर इनपुट लागू करतो तेव्हा मला ऑपरेशन अॅम्प्लिफायरमधून आउटपुट पाहता येईल आणि त्यासाठी आपल्याला फंक्शन जनरेटर वापरावे लागेल तर आमच्याकडे आमचा डीसी पॉवर सप्लाय आहे त्यानंतर आमच्याकडे फंक्शन जनरेटर आहे आणि आमच्याकडे ऑसिलोस्कोप आहे आमच्याकडे 3 गोष्टी आहेत ते म्हणजे DC पॉवर सप्लाय फंक्शन जनरेटर आणि ऑसिलोस्कोप पहिले म्हणजे आपण बायस व्होल्टेज कनेक्ट करत आहोत तर op amp वर ±15v लागू करत आहोत तुम्ही हे पाहू शकता आता आपल्याला इनपुट व्होल्टेज लागू करावे लागेल इनपुट व्होल्टेज कुठे लावायचे 1 व्होल्ट पीक टू पीक 5 किलोहर्ट्झ ते ऑपरेशनल एम्पलीफायर किंवा पीक डिटेक्टरचे इनपुटवर लागू करायचा आहे

तर आता आपण पाहू शकता की आपण प्रथम प्रोब कनेक्ट केला आहे आणि नंतर आपण पीक डिटेक्टरचे आउटपुट ऑसिलोस्कोपला जोडत आहोत तर तुम्ही इनपुट सिग्नल पाहू शकता आणि त्यानंतर आम्ही संबंधित आउटपुट सिग्नल देखील पाहू शकतो आता हे 1 व्होल्ट आहे आणि वारंवारता 5 किलोहर्ट्झ आहे होय म्हणून आता आम्ही हळूहळू व्होल्टेज वाढवत आहोत तुम्ही आता 2 6v पाहू शकता तुम्ही पाहू शकता की ते व्होल्टेजच्या कमाल शिखराचे अनुसरण करत आहे तर आता पुन्हा तो कमी होत आहे आणि आपण पाहू शकता की ते इनपुट सिग्नलचे अनुसरण करत आहे त्यात पुन्हा वाढ होत आहे ते इनपुट सिग्नलला अनुसरण करत आहे त्यामुळे तुम्ही ते उत्कृष्टपणे काम करत असल्याचे पाहू शकता आणि पीक डिटेक्शनचे अनुसरण तुम्ही स्पष्टपणे पाहू शकतो आपण इनपुट सिग्नलमध्ये शोधू शकता असे सर्वोच्च शिखर ते या सर्वोच्च शिखराचे अनुसरण करीत आहे तर तुम्ही इनपुट सिग्नलमध्ये व्होल्टेजची उंची कशी वाढवू शकता किंवा इनपुट सिग्नलमध्ये व्होल्टेज कशी कमी करू शकता आणि पीक डिटेक्टर कसे डिझाइन करू शकता ते पाहण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही इनपुट सिग्नल बदलत असताना पीक डिटेक्टरचे आउटपुट काय आहे ते बघण्याचा प्रयत्न करा तर आता आपण मल्टीसिममध्ये तेच सर्किट पाहू आणि आपण ब्रेडबोर्डवर मल्टीसिम वापरून डिझाइन केलेले समान सर्किट कसे डिझाइन करू शकतो तर मल्टीसिमवर समान सर्किट डिझाइन करण्यासाठी आम्ही तेच करू आणि आम्ही सीतारामला आमच्यात सामील होण्यास सांगू तर सीताराम आमच्यासोबत आहेत आणि आता तुम्ही स्क्रीन पाहिल्यास आम्ही काय करत आहोत आम्ही एक नवीन फाइल तयार करत आहोत आणि आम्ही जुन्या फाइल्स सेव्ह करत आहोत जेणेकरून तुम्हाला हे सिम्युलेटर पुन्हा चालवायचे असतील तर आम्ही तेच सर्किट वापरू शकतो तर आपण एक नवीन कोरी फाईल तयार केली आहे आणि नंतर येथे आपण पुन्हा तेच करू आम्ही ऑपरेशन अॅम्प्लीफायर किंवा तुलनाकर्ता ड्रॅग ओढणे करू आणि मग आपण op amp चे आऊटपुट डायोडशी जोडत आहोत आम्ही अगदी तेच सर्किट बनवण्याचा प्रयत्न करत आहोत जे स्क्रीनच्या डाव्या बाजूला दिसत आहे आम्ही सर्किट डिझाइन करण्याचा प्रयत्न करत आहोत जे तुम्ही मल्टीसिम वापरून स्क्रीनच्या डाव्या बाजूला पाहू शकता तो सहाय्यक जे काही अंमलात आणण्याचा प्रयत्न करीत आहे ते काळजीपूर्वक पहा आणि ते घरी करण्याचा प्रयत्न करा हे एक विनामूल्य सॉफ्टवेअर आहे तुम्ही तुमच्या सर्किट्सची चाचणी करून पाहू शकता सिग्नल ओळखा आणि नंतर इनव्हर्टिंग आउटपुटसह कनेक्ट करा आता मित्रांनो वीज पुरवठा किंवा आउटपुट ग्राउंड करण्यासाठी विसरू नका अन्यथा आम्ही जे काही निरीक्षण करण्याचा प्रयत्न करत आहोत ते तुम्ही आउटपुट व्होल्टेज पाहू शकणार नाही आता आपण स्विच निवडत आहोत आणि त्याला कॅपेसिटरच्या ओलांडून जोडावा लागेल जसे आपण पाहू शकता आता आपण इनपुटमधील व्होल्टेज आणि आउटपुटमधील व्होल्टेज पाहत आहोत आणि कॅपेसिटरच्या ओलांडून आउटपुट सिग्नल पाहत आहोत तर जेव्हा तुम्ही सिम्युलेशन दाबाल तेव्हा तुम्ही हे पाहू शकाल उच्च व्होल्टेज सुमारे 1 व्होल्ट आहे आणि आउटपुट व्होल्टेज देखील 1 व्होल्टच्या जवळ आहे मी माझा व्होल्टेज बदलल्यास तुम्हाला दिसेल की माझे आउटपुट उपलब्ध असलेल्या इनपुट सिग्नलच्या सर्वोच्च व्होल्टेजचे अनुसरण करत आहे इनपुट सिग्नलमधील पीक व्होल्टेजवर ते फक्त सर्वोच्च व्होल्टेज दाखवत असल्याचे तुम्हाला दिसते तर हे सिम्युलेशनचे सौंदर्य आहे की तुम्ही इनपुटवरील व्होल्टेजसह खेळू शकता आणि लगेचच तुम्ही आउटपुटमधील बदल पाहू शकता हे परिणाम मिळविण्यासाठी तुम्हाला खरोखर DC स्रोत किंवा फंक्शन जनरेटर किंवा ऑसिलोस्कोपची आवश्यकता नाही पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात सर्किट बनवता किंवा डिझाइन करता आणि तुम्ही ब्रेडबोर्ड वापरत असाल तर तुम्हाला बर्याच व्यावहारिक अडचणी येतील आणि म्हणूनच केवळ सिम्युलेशनच नाही तर ब्रेडबोर्डवर तुमचे सर्किट वापरून पाहणे हेही चांगले आहे आता तुम्ही येथे पाहू शकता जेव्हा तो व्होल्टेज बदलत असेल तेव्हा तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की आउटपुट इनपुट व्होल्टेजच्या शिखराचे अनुसरण करत आहे किंवा इनपुट व्होल्टेजच्या शिखर शोधत आहे आपण व्होल्टेज कमी केल्यास ते खालीलप्रमाणे आहे आम्ही व्होल्टेज वाढवतो ते फक्त शिखर ओळखेल तर हे सर्किटचे काम त्वरीत पाहण्याचा एक उत्कृष्ट मार्ग आहे आणि अशा प्रकारे तुम्ही पीक डिटेक्टरची अंमलबजावणी करू शकता तर मुद्दा असा आहे की पीक डिटेक्टर कसे कार्य करते याचा सिद्धांत तुम्ही समजू शकता मग आम्ही सर्किट बनवू शकतो जे आम्ही ब्रेडबोर्डवर बनवले आहे आणि शेवटी तुम्ही मल्टीसिम वापरून सिम्युलेशन पाहण्यास सक्षम आहात तर असे म्हटल्यावर आता आम्हाला पुढील वर्गात ऑपरेशनल अॅम्प्लिफायरचे आणखी अनुप्रयोग पहावे लागतील पण मी तुम्हाला ऑपरेशनल अॅम्प्लिफायरचे दुसरे ऍप्लिकेशन दाखवण्याचा प्रयत्न करेन तो म्हणजे तुमचा क्लॅम्पर क्लॅम्पर म्हणजे काय आपण पकडीत घट्ट करता तुम्ही क्लॅम्पर कसे डिझाइन करू शकता ते आम्ही पाहू आणि आम्ही क्लॅम्पर आणि ब्रेडबोर्डवर देखील सिम्युलेशन करू किंवा आपण ब्रेडबोर्डवर करू नये कारण आपण ब्रेडबोर्डवर सर्किट्स कसे लागू करू शकतो हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे आणि मी तुम्हाला ब्रेडबोर्डवर तेच सर्किट दाखवू इच्छित नाही कारण आता मला खात्री आहे की तुम्ही स्वतः प्रयोग करण्यास सक्षम आहात तुम्हाला प्रयोग दाखविण्याची माझी कल्पना अशी होती की तुम्ही आता ब्रेडबोर्ड वापरून प्रायोगिक दृष्टीने यामध्ये जे काही शिकता ते तुम्हाला सिद्ध करता येईल आणि मला असे वाटते की या मर्यादेपर्यंत आम्ही जे काही केले आहे त्यात उपकरण कसे वापरावे ब्रेडबोर्ड कसे वापरावे किंवा सर्किट्स कसे कार्यान्वित करावे याबद्दल मूलभूत माहिती मिळवणे पुरेसे आहे स्वतःची काळजी घ्या